या व्याख्यानात आपले स्वागत आहे शेवटच्या दोन व्याख्यानात सॉफ्टवेअर प्रोजेक्ट मॅनेजमेंटचा थोडासा परिचय आणि सॉफ्टवेअर प्रोजेक्ट मॅनेजमेंटसाठी प्रेरणा देखील घेतली सॉफ्टवेअर प्रोजेक्ट मॅनेजमेंट हे पारंपारिक प्रोजेक्ट मॅनेजमेंटापेक्षा कसे वेगळे आहे प्रोजेक्टाचा स्कोप स्टेकहोल्डर इ या व्याख्यानात आम्ही सॉफ्टवेअर प्रॉडक्ट आणि सर्व्हिसेसबद्दल आपली चर्चा सुरू ठेवू कारण हे दोन प्रमुख प्रकारचे प्रोजेक्ट हाती घेण्यात आले आहेत आणि सॉफ्टवेअर प्रोजेक्ट मॅनेजरला सॉफ्टवेअर प्रॉडक्ट डेव्हलपमेंट प्रोजेक्ट आणि सर्व्हिसेस प्रकारचे प्रोजेक्ट या दोन्ही प्रकारचे प्रोजेक्ट मॅनेज करावे लागतील आम्ही प्रोजेक्ट मॅनेजरच्या महत्वाच्या ऍक्टिव्हिटी पाहू आणि आम्ही पारंपारिक विरूद्ध आधुनिक प्रोजेक्ट बद्दल पाहू सॉफ़्ट्वेअर्सचे दोन मुख्य प्रकार आहेत जे जगभरात डेव्हलप केले जात आहेत एकाला सॉफ्टवेअर प्रॉडक्ट डेव्हलपमेंट म्हणतात सॉफ्टवेअर प्रॉडक्ट ही आम्ही इतर कोणत्याही प्रॉडक्ट प्रमाणेच खरेदी करू शकतो आपण दुकानात जाऊ शकता किंवा ऑनलाइन ऑर्डर देऊ शकता आपण म्हणू या की आपल्याला अँटीव्हायरस पॅकेज आवश्यक आहे आपण ऑनलाइन ऑर्डर देऊ शकता किंवा आपल्याला एखादे केस टूल हवे आहे जे आपण ऑनलाइन ऑर्डर करू शकता परंतु प्रोजेक्टचे इतर प्रकार म्हणजे सॉफ्टवेअर सर्व्हिसेस सर्व्हिसेस कस्टमाइज्ड सॉफ्टवेअर आहेत पॅकेज्ड सॉफ्टवेअर जे निसर्गतः जेनेरिक आहेत त्यांना सॉफ्टवेअर प्रॉडक्ट असे म्हटले जाते ऑनलाइन सोर्सवरून कदाचित हे खरेदी करण्यासाठी उपलब्ध असेल आपण हे खरेदी करू शकता हे प्रत्येकासाठी उपलब्ध असलेले प्री लिखित सॉफ्टवेअर आहेत कोणीही फक्त यास ऑर्डर करू शकते आणि डिलिव्हरी मिळवू शकते परंतु प्रोजेक्टचा दुसरा प्रकार म्हणजे कस्टम सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट हे सॉफ्टवेअर विशिष्ट वापरकर्त्याच्या विनंतीवर आधारित डेव्हलप केले आहे तेथे एक किंवा अगदी थोडे यूजर्स कडे त्यांच्या रिक्वायरमेंट असतात आणि डेव्हलपिंग ऑर्गनायझेशनच्या मनात फक्त काही यूजर्स असतात ते अगदी थोड्या यूजर्स पासून सुरवात करतात ते हा प्रोजेक्ट सुरू करतात आणि मग डेव्हलपिंग ऑर्गनायझेशन त्यांच्यासाठी डेव्हलप करते आणि त्यांना वितरण करते हे जेनेरिक सॉफ्टवेअर सारखे खरेदीसाठी कुणालाही उपलब्ध नाहीत परंतु त्यानंतर आणखी एक कस्टम सॉफ्टवेअर आहे जिथे डेव्हलपरकडे सोल्युशन आहे आणि प्रत्येक ग्राहकास लहान बदल आवश्यक आहेत उदाहरणार्थ चला एक शैक्षणिक संस्था म्हणा त्यास त्यांच्या ऍक्टिव्हिटीजऑटोमेट करण्याची आवश्यकता आहे उदाहरणार्थ विद्यार्थी प्रवेश ग्रेडिंग इ एखाद्या शैक्षणिक संस्थेच्या ऑटोमेशनसाठी एखाद्या कंपनीने एखादे सॉफ्टवेअर डेव्हलप केले असेल परंतु नंतर प्रत्येक शैक्षणिक संस्थेची स्वतःची ग्रेडिंग सिस्टम ऍडमिशन प्रोसेस असते आणि त्यानुसार इतर संस्थांपेक्षा ती वेगळी असू शकते येथे डेव्हलपिंग ऑर्गनायझेशनमध्ये एक सॉफ्टवेअर आहे जे काही ग्राहकांसाठी डेव्हलप केले गेले आहे कदाचित काही ग्राहक मनात ठेवून परंतु नंतर दुसर्या ग्राहकाला छोटे बदल आवश्यक असतात आणि येथे डेव्हलपिंग ऑर्गनायझेशन एक प्रोजेक्ट सुरू करते जिथे त्याचे आधीपासूनच सॉफ्टवेअर आहे या प्रोजेक्ट मध्ये केवळ छोटे बदल करणे आवश्यक आहे तर पहिला प्रॉडक्टडेव्हलपमेंट प्रोजेक्टआहे जिथे डेव्हलपिंग ऑर्गनायझेशन सामान्य ग्राहकांच्या आवश्यकते नुसार सॉफ्टवेअर डेव्हलप करतात इतर दोन सर्व्हिस प्रोजेक्ट आहेत हे कस्टम सॉफ्टवेअर आहेत एक विशिष्ट वापरकर्ता आहे दुसरे म्हणजे ते फक्त टेलर्स आणि एक्सिस्टिंग सोलुशन आहे प्रॉडक्ट प्रकारच्या सॉफ़्ट्वेअर्सचे दोन प्रकारात वर्गीकरण देखील केले जाऊ शकते एक हॉरिझॉन्टल मार्केट आणि दुसरे व्हर्टीकल मार्केट व्हर्टीकल मार्केट कदाचित आपल्यासाठी बँकिंग म्हणा किंवा टेलिकॉम बिलिंग किंवा कदाचित मेडिकल इन्व्हेंटरी मॅनेजमेंट किंवा कदाचित एखादे हॉस्पिटल मॅनेजमेंट वगैरे तर हे स्पेसिफिक व्हर्टीकल्ससाठी आहे जसे बँकिंग टेलिकॉम हॉस्पिटल इत्यादी हॉरिझॉन्टल मार्केट सर्व प्रकारच्या ग्राहकांसाठी आहे उदाहरणार्थ डेटाबेस मॅनेजमेंट किंवा अँटीव्हायरस सॉफ्टवेअर इ हे अशा ग्राहकांना विकले जाते जे जेनेरिक स्वरूपाचे आहेत आणि विशिष्ट प्रकारचा ग्राहक मनात नाही तेथे आणखी एक वर्गीकरण आहे की प्रोजेक्ट मध्ये इन्फॉर्मेशन सिस्टिमचे किंवा एम्बेड्डेड सॉफ़्ट्वेअर्सचे डेव्हलपमेंट आहे इन्फॉर्मेशन सिस्टिम मध्ये सॉफ्टवेअरडेटा गोळा करते डेटा स्टोर करते नंतर या डेटावर प्रक्रिया करते आणि काही आकडेवारीआणि कदाचित काही इतर डेटा आउटपुट देखील बनवते इन्फॉर्मेशन सिस्टिमची बरीच उदाहरणे आहेत उदाहरणार्थ मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम जिथे आपण असे म्हटले पाहिजे की ट्रेडिंग हाऊस बर्याच वस्तूंचा सौदा करते ती मोठ्या प्रमाणाच्या दराने खरेदी केली जाते आणि नंतर ते इंडिविज्युअल ग्राहकांना विकली जाते येथे मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टिम ग्राहकांची आवश्यकता काय आहे याचा मागोवा ठेवेल आणि नंतर या आवश्यकता मोठ्या प्रमाणात तयार करेल आणि मग हे संग्रहित आणि वितरित करेल आणि अकाऊंट मॅनेज करेल इन्व्हेंटरी लेवल काय आहे नफा तोटा इत्यादी अनेक प्रकारच्या आकडेवारी बद्दल अहवाल देईल दुसरी इन्फॉर्मेशन सिस्टिम म्हणजे हॉटेल मॅनेजमेंट सॉफ्टवेअर जेथे अतिथी हॉटेलमध्ये नोंदणी करतात आणि बिल भरतातहॉटेल रूम व्यवसाय नफा तोटा इत्यादी हॉटेल मॅनेजमेंट सॉफ्टवेअर द्वारे हाताळले जातात आमच्याकडे कदाचित पेशंट मॅनेजमेंट सॉफ्टवेअर असेल जिथे रुग्णालयात रुग्ण नोंदणी करणे डॉक्टर काही वेळा रुग्णालयात भेट देतात आणि मग रुग्णांना त्यांचे बिल भरता येणे आणि नंतर रुग्णालयाला डॉक्टरांना पे करणे आवश्यक आहे आणि शेवटी नफा तोट्याचे स्टेटमेंट्स आहे ही सर्व इन्फॉर्मेशन सिस्टिम एकतर वेब आधारित असू शकते किंवा हे स्वतंत्र सॉफ्टवेअर असू शकते वेब आधारित सॉफ्टवेअर मध्ये वेब ब्राउझरचा वापर करून कोठुनही सॉफ्टवेअर ऑपरेट केले जाऊ शकते तर स्टँडअलोन सॉफ्टवेअर मध्ये हे मध्यवर्ती ऑपरेट करणे आवश्यक आहे म्बेड्डेड सॉफ्टवेअर इन्फॉर्मेशन सिस्टिम च्या उलट आहे हे मुख्यतः काही हार्डवेअर नियंत्रित करण्यासाठी वापरले जातात म्हणूनच हे सॉफ्टवेअर हार्डवेअरशी जवळून कार्य करते ते हार्डवेअर नियंत्रित करते उदाहरणार्थ ऑटोमोबाईल कंट्रोल सॉफ्टवेअर न्यूक्लियर पावर प्लांट रोबोट्स खेळणी नियंत्रित करणारे खेळणी टीव्ही रिमोट इत्यादी आम्ही ज्या सॉफ्टवेअर सर्व्हिसेसवर चर्चा करीत आहोत हा एक वेगळ्या प्रकारचा प्रोजेक्ट आहे यामध्ये सॉफ्टवेअर प्रॉडक्ट प्रोजेक्ट पेक्षा भिन्न वैशिष्ट्ये आहेत सॉफ्टवेअर प्रॉडक्ट प्रोजेक्ट डेव्हलपमेंट हि जेनेरिक प्रॉडक्ट डेव्हलप करण्यासाठी केली जातो तथापि सॉफ्टवेअर सर्व्हिसेस मध्ये एक्सिस्टिंग सॉफ्टवेअरचे कस्टमाइझेशन किंवा ग्राहकांच्या विनंतीनुसार काही आयटम डेव्हलप करणे समाविष्ट असू शकते हे आतापर्यंत डॉमिनंट प्रकारचे प्रोजेक्ट बनले आहेत बरेच सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट प्रोजेक्ट हे सॉफ्टवेअर सर्व्हिसेस प्रोजेक्ट आहेत सॉफ्टवेअर सर्व्हिस खूप मोठी व्याख्या आहे यात बऱ्याच गोष्टी येतात उदाहरणार्थ स्पेसिफिक कस्टमर विनंती नुसार कस्टमाईझिंग एक्सिस्टिंग सॉफ्टवेअर सॉफ्टवेअर मेन्टेनन्स परंतु नंतर ग्राहकास कदाचित काही बदल हवे आहेत जे कदाचित एन्हान्समेंट्स असतील कदाचित परफॉर्मन्स इम्प्रोव्हमेन्ट इ सॉफ्टवेअर मेंटेन करण्यासाठी असलेला प्रोजेक्ट हा एक सर्व्हिस प्रोजेक्टचा प्रकार आहे सॉफ्टवेअर टेस्टिंग एक सॉफ्टवेअर डेव्हलप केले गेले आहे परंतु नंतर डिप्लॉयमेंट करण्यापूर्वी त्याची टेस्टिंग करणे आवश्यक आहे आणि कदाचित एखादी संस्था फक्त सॉफ्टवेअर टेस्टिंगकरते आणि ते सॉफ्टवेअर सर्व्हिस प्रोव्हाइड करतात परंतु दुसर्या संस्थेला कॉन्ट्रॅक्ट प्रोग्रामर पुरवणाऱ्या संस्थेचे काय आहे ज्यांना काही ऍक्टिव्हिटीज ऑटोमॅटे करायच्या आहेत त्यांना फक्त हे कॉन्ट्रॅक्ट प्रोग्रामर मिळतात जे कोडिंग किंवा दिलेल्या असाइनमेंट ऍक्टिव्हिटीजजसे की टेस्टिंग इ करतात हा एक सर्व्हिस प्रोजेक्टचा प्रकार आहे परंतु जास्तीत जास्त प्रकारचे जास्तीत जास्त प्रोजेक्ट सर्व्हिस प्रोजेक्ट बनण्याचे कारण काय आहे सुमारे 50 वर्षांपूर्वी अस्तित्त्वात असलेल्या फक्त सॉफ्टवेअर प्रोजेक्ट मध्ये सॉफ्टवेअर प्रॉडक्ट डेव्हलपमेंट प्रकारांचे प्रोजेक्ट होते परंतु आता अधिकाधिक प्रोजेक्ट सर्व्हिस प्रकारचे प्रोजेक्ट बनत आहेत आणि पिव्योर प्रॉडक्ट डेव्हलपमेंट पासून सर्व्हिस प्रकारांच्या प्रोजेक्ट मध्ये हे स्थलांतर कशामुळे होत आहे हे तपासून पाहूया एक म्हणजे वर्षानुवर्षे कंपनीने बरेच कोड लिहिले आणि जेव्हा जेव्हा नवीन विनंती असेल तेव्हा कंपनी इफ्फेक्टिवली खर्चाचे प्लानिंगकरून अस्तित्वात असलेल्या काही कोड मध्ये बदल करून सॉफ्टवेअर डेव्हलप करते ग्राहकांच्या रिक्वायरमेंटच्या जवळ असलेला कोड कोणता आहे हे शोधू शकते हा एक प्रोजेक्ट असू शकतो किंवा तो पूर्ण झालेल्या अनेक प्रोजेक्ट मधील असू शकतो आणि मग त्यामध्ये यामध्ये फक्त लहान बदल केले जाऊ शकतात आणि नंतर ग्राहकांना त्वरित आणि कमी किंमतीत सॉफ्टवेअर वितरित केले जाऊ शकते हा एक सर्व्हिस प्रोजेक्ट आहे आणि कंपन्या हे का करत आहेत याचे मुख्य कारण आहे की त्यांच्याकडे पूर्वी कोड बरेच प्रोजेक्ट पूर्ण झाले आहेत आणि त्यांच्याकडे बरेच कोड आहेत आणि विनंती आली की पुढील सॉफ्टवेअर डेव्हलप करण्यासाठी ते याचा पुन्हा वापर करू शकतात दुसरे कारण असे आहे की व्यवसायाचा वेग प्रचंड वाढला आहे याचा अर्थ असा आहे की बरीचशी स्पर्धा आहे वेगवेगळ्या उद्योगांमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये बरीचशी स्पर्धा आहे त्यामुळे ते अधीर झाले आहेत ज्यामुळे त्यांना सॉफ्टवेअरच्या डेव्हलपमेंटसाठी वेगाने कामे करायची असतात अनेक वर्ष लागणारे प्रोजेक्ट गेले कोणालाही ते नको आहेत अशी अपेक्षा आहे की सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचे काम 2 आठवड्यात एका महिन्यात पूर्ण होईल वगैरे हीडेव्हलपमेंट रिक्वेस्ट पूर्ण करण्याचा मार्ग म्हणजेसर्व्हिस प्रकारचे प्रोजेक्ट जेथे एक्ससिस्टींग सॉफ्टवेअरचे कस्टमाइझशन आहे तिसरे कारण असे आहे की प्रोग्रामचे आकार मोठे झाले आहेत हे अत्यावश्यक आहे की बहुतेक कोडचा पुन्हा वापर केला गेला पाहिजे आणि कार्य पूर्ण करण्यासाठी फक्त लहान डेव्हलपमेंट आणि कमी कस्टमाइझशन केले गेले पाहिजे परंतु तरीही जगभरात जवळपास निम्मे प्रोजेक्ट हे प्रॉडक्ट प्रकार चे आहेत आणि दुसरे निम्मे हे सर्व्हिस प्रकारचे आहेत सर्व्हिस प्रकारचे प्रोजेक्ट खूप वेगाने वाढत आहेत परंतु जर आपण भारतीय कंपन्यांकडे पाहिले तर येथे आम्हाला आढळले की बहुतेक प्रोजेक्ट सर्व्हिस सेगमेंट मधील आहेत आमच्याकडे प्रॉडक्ट डेव्हलपमेंट प्रोजेक्ट फार कमी का आहेत प्रॉडक्ट डेव्हलपमेंट प्रोजेक्टचा फायदा असा आहे की एकदा सॉफ्टवेअर पूर्ण झाले आणि बाजारात यशस्वी झाले तर त्या प्रॉडक्ट पासून कंपनीची स्थिर कमाई होते उदाहरणार्थ ओरॅकल सॉफ्टवेअर डेव्हलप झाल्यानंतर ते कंपनीला स्थिर उत्पन्न देते तर त्या सर्व्हिसेस प्रकाराचा कंपनीला फायदा कमी होतो कारण तो डेव्हलप झाल्यानंतर आणि विकल्यावर एकदाच रेवेणू मिळतो पण मग भारतीय कंपन्यांनी प्रॉडक्ट प्रकारच्या प्रोजेक्टवर लक्ष केंद्रित केले नाही तर मुख्यत्वे सर्व्हिस सेगमेंटकडेच लक्ष का दिले उत्तर असे आहे की प्रॉडक्ट प्रकारच्या प्रोजेक्ट्सला त्यांची इन्हेरेंट रिस्क असते एखाद्या प्रॉडक्टच्या डेव्हलपमेंट मध्ये कदाचित आवश्यक असलेल्या गोष्टी डेव्हलप करण्यासाठी भरपूर पैसे गुंतविले जातात कदाचित ते यशस्वी होऊ शकते किंवा यशस्वी होऊ शकत नाही सर्व्हिस प्रकारचे प्रोजेक्ट मध्ये एकदा ते पूर्ण झाल्यावर एक प्रकारचे महसूल मिळतो ज्याची हमी दिले जाते आणि शक्यतो हे कारण आहे की कदाचित डेव्हलपमेंट अपयशी ठरू शकते अशा डेव्हलपमेंट साठी कोट्यवधी डॉलर्स किंवा रुपयांची गुंतवणूक करण्याचा धोका टाळण्यासाठी मला वाटते की हेच कारण आहे की भारतीय कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात सर्व्हिसेस विभागात लक्ष केंद्रित केले आहे आता आपण प्रोजेक्ट मॅनेजरच्या ऍक्टिव्हिटीज पाहू प्रोजेक्ट मॅनेजर काय करतात प्रोजेक्ट मॅनेजर मोठा भाग म्हणजे प्लॅनिंग कालावधीचा अंदाज घेणे किंमतीचा अंदाज घेणे किती प्रयत्न लागणार आहेतअलोकेट रिसोर्सेस आणि शेड्युल ठरवणे स्टाफिंग कर्मचारी भरती करा त्यांना मोटिव्हेट करा आणि एकदा प्रोजेक्ट सुरू झाला की कर्मचार्यांना निर्देश द्या आणि कार्य पूर्ण करण्यासाठी टीम संपूर्णपणे कार्य करत असल्याचे सुनिश्चित करा योजनेनुसार काम प्रगतीपथावर आहे का ते तपासा पण नंतर प्लॅन डेव्हिएशन्स होऊ शकते आणि काही डेव्हिएशन्स असल्यास ते मॉनिटर करा आणि नंतर करेक्टिव्ह एक्शन घ्या जेणेकरून योजनेत कोणतेही बदल समाविष्ट केले जातील आणि प्लॅनला सतत बदलण्याची आवश्यकता असू शकते कारण जेव्हा आपण सुरुवातीला प्लॅन बनवतो तेव्हा आपण बर्याच गोष्टींचा अंदाज घेऊ शकत नाही आणि म्हणूनच प्रोजेक्टची प्रोग्रेस होताना प्लॅन बदलण्याची आवश्यकता असते प्रोजेक्ट मॅनेजमेंट ऍक्टिव्हिटीज आपण कामांचे प्लॅनिंग म्हणून सारांशित करू शकता त्याची सुरवात करण्यासाठी तुम्ही कॉस्ट प्लॅन करणे एफर्ट शेड्युल करणे आवश्यक आहे आणि स्टाफिंग करा मग प्रोजेक्ट सुरू होईल आणि मुख्यत्वे ते डायरेक्टिंग मॉनिटरिंग आणि कंट्रोलिंग आहे आणि त्याला आम्ही प्लॅन कार्यरत आहे असे म्हणतो तर प्रोजेक्ट मॅनेजमेंट ऍक्टिव्हिटीजमध्ये मूलत कामाचे प्लॅनिंग करणे आणि प्लॅन कार्यरत असणे समाविष्ट असते प्रोजेक्ट मॅनेजरच्या प्रमुख जबाबदाऱ्यांचा सारांश या चित्रात दिला आहे सुरुवात करण्यासाठी फिजिबिलिटी स्टडी पार पाडण्याची जबाबदारी प्रोजेक्ट मॅनेजरची आहे प्रोजेक्ट मॅनेजर च्या फिजीबिलिटी अभ्यासाद्वारे हे ठरवले जाते की प्रोजेक्ट करणे योग्य आहे का प्रोजेक्ट मॅनेजर प्रॉब्लेम समजून घेतात पर्यायी सोल्यूशन्स प्रपोज करतात आणि नंतर किमतीचा अंदाज लावतात आणि टेक्निकल फिजीबिलिटी प्रोजेक्ट मॅनेजर फिजीबिलिटी अभ्यासाच्या या टप्प्यावर निर्णय घेऊ शकतात की खर्चाच्या विचारांच्या बाबतीत प्रोजेक्ट फिजिबल आहे कि नाही सॉफ्टवेअर डेव्हलप करण्यासाठी लागणारा खर्च सॉफ्टवेअर मधून मिळणार्या उत्पन्नापेक्षा कितीतरी जास्त असेल तर प्रोजेक्ट सोडला जाईल प्रोजेक्ट मॅनेजरलाहे देखील शोधावे लागेल की तांत्रिक दृष्ट्या प्रोजेक्ट संस्थेला करता येणार नाही तसेच प्रोजेक्ट हाती घेण्याची क्षमता नाही आणि प्रोजेक्टामध्ये पुढे कोणतीही प्रगती नाही तर प्रोजेक्ट करता येणार नाही परंतु जर प्रोजेक्ट कॉस्ट रिकायरमेंट्स आणि टेक्निकल फिजीबिलिटी देखील पूर्ण करत असेल तर प्रोजेक्ट सुरू होईल पहिली एक्टिविटी प्रारंभिक प्लॅन आखण्याची आहे आपण हे कसे करणार आहे येथे कालावधी निश्चित करणे प्रयत्नांचा अंदाज करणे आणि नंतर रिसोर्सेस वाटप आणि वेळापत्रक करणे समाविष्ट आहे याला आम्ही प्लॅन म्हणू आणि एकदा प्लॅन संपल्यानंतर प्रोजेक्ट सुरू होईल आणि मग आपल्याकडे प्रोजेक्ट एक्झिक्युशन होते जिथे प्रोजेक्ट मॅनेजर प्लॅन नुसार प्रोजेक्ट कसा प्रगतीकरतोय यावर लक्ष केंद्रित करतात आणि येथे प्रोजेक्ट मॅनेजरचे काम मोठ्या प्रमाणात डिरेक्टइंग आणि मॉनिटरिंग आणि कंन्ट्रोलिंग आहे फिजीबिलिटी अभ्यासामध्ये प्रोजेक्ट मॅनेजराला दोन मुख्य प्रकारच्या फिजीबिलिटीबद्दल चिंता आहे ते टेक्निकली फिजिबल आहे का आणि बिझनेस पॉईंट च्या दृष्टीकोनातून हे फायदेशीर आहे का म्हणजेच ते आर्थिकदृष्ट्या शक्य आहे का आणि जेव्हा ते फिजिबल असेल तेव्हाच प्लॅनिंग केले जाते आणि प्लॅनिंग नंतर प्रोजेक्ट सुरू होतो मग प्रोजेक्ट मॅनेजर टीम ला मार्गदर्शन तसेच नंतर अंमलबजावणी मॉनिटरिंग आणि कंट्रोल करतो फिजीबिलिटी अभ्यासानंतरप्रोजेक्ट प्लॅनिंग त्वरित सुरू होतेप्रोजेक्ट फिजिबल आणि कार्यक्षम असल्याचे आढळल्यास प्लॅनिंग केले जाते प्लॅनिंग मध्ये अंदाज लावणे ही महत्वाची एक्टिविटी आहे आम्ही या कोर्समध्ये पुढे जाताना आम्ही विविध एस्टीमेटिंग टेक्निकल पाहू आणि हा या कोर्सचा एक प्रमुख घटक आहे आणि एकदा एस्टिमेशन झाले कि कोण कधी काय करेल आणि कधी पूर्ण होईल याचे शेड्युल केले जाते तर ते म्हणजे प्रोजेक्ट शेड्युलिंग स्टाफिंग रिस्क मॅनेजमेंट आणि इतर बरेच प्लॅन आहेत ज्यांना आम्ही येथे मिसलॅनिअसं प्लॅन म्हटले आहे आपण या कोर्समध्ये पुढे जाताना आम्ही इतर प्लॅन पाहू एकदा प्रोजेक्ट सुरू झाल्यावर मॉनिटरिंग आणि कंट्रोल ही प्रमुख ऍक्टिव्हिटी आहे ते फिजीबिलिटी स्टडी आहे आणि प्लॅनिंग पूर्ण झाले आहे आणि प्रोजेक्ट सुरू होईल मॉनिटरिंग आणि कंट्रोल ही प्रोजेक्ट मॅनेजरचीमहत्वाची कामे आहेत प्रोजेक्ट सुरू झाल्यापासून प्रोजेक्ट पूर्ण होईपर्यंत मॉनिटरिंग आणि कंट्रोल संपूर्ण प्रोजेक्टाच्या कालावधी साठी असते आणि येथे प्रोजेक्ट मॅनेजरला दररोज प्रगती तपासण्याची आवश्यकता आहे योजनेच्या वेळे पासून डेव्हिएशन झाल्यास आणि साध्य झालेल्या प्रगती पासून डेव्हिएशन झाल्यास प्रोजेक्ट मॅनेजर काही करेक्टिव्ह अकॅशन्सcorrective actions प्रोजेक्ट मॅनेजर कदाचित प्लॅन सुधारित करणे आवश्यक आहे हे शोधू शकतात म्हणूनच प्रोजेक्ट मॅनेजर आपल्या टीम सोबत बसून प्लॅन सुधारित करतातप्रोजेक्ट च्या प्रगतीत अडथळा आणणाऱ्या काही अडचणी आल्यास ते नियंत्रित करतात प्रोजेक्ट मॅनेजर नियंत्रित कारवाई करतात उदाहरणार्थ डिझाइनला बराच वेळ लागत असेल तर प्रोजेक्ट मॅनेजर कदाचित भूमिका बदलू शकतात किंवा कदाचित अतिरिक्त डिझायनर वगैरे मिळवतील जेव्हा जेव्हा समस्या उद्भवतात उदाहरणार्थ हार्डवेअरच्या वितरणास विलंब होतो तेव्हा समस्या मॅनेज करण्यासाठी हार्डवेअर भाड्याने घेण्याचा निर्णय प्रोजेक्ट मॅनेजर घेवू शकतो प्रोजेक्ट मध्ये प्रगती होत असताना उद्भवणा्या प्रॉब्लेम्सवर सोल्यूशन्स आणि इनोवेशन्स घेऊन येत आहोत केवळ असे नाही की प्रोजेक्ट मॅनेजर ही मुख्य व्यक्ती आहे जी वरच्या मॅनेजमेंटसह ग्राहकांशी संपर्क साधतेवापरकर्त्यांसह डेव्हलपर आणि इतर स्टेकहोल्डर देखील आहेत या आकृती मध्ये जर आपण आमच्या चर्चेचा सारांश घेतला तर असे आहे की प्रत्यक्ष प्रॉडक्ट डेव्हलपमेंट सुरू होण्यापुर्वी ते प्रोजेक्ट मॅनेजमेंट ऍक्टिव्हिटीज सुरू करतात आणि ते म्हणजे प्रोजेक्ट प्लॅनिंग फिजिबिलिटी स्टडी प्रोजेक्ट इनिशिएशन इ प्रोजेक्ट मॅनेजर अनेक प्रकारच्या प्रोसेसेस करतात उदाहरणार्थ प्रोजेक्ट प्लॅनिंग सुरू करणे रिकरूटिंग मॉनिटरिंग करणे इ म्हणून त्यांना आपण प्रोजेक्ट मॅनेजमेंट प्रोसेस म्हणतो परंतु डेव्हलपमेंटचे काम सुरू होताच डेव्हलपमेंट टीम त्यांच्या स्वत च्या प्रोसेसेस करतात ज्याला आपण प्रॉडक्ट ओरिएंटेड प्रोसेस म्हणतो उदाहरणार्थ ते कदाचित रिक्वायरमेंट्स स्पेसिफिकेशन requirements specificationवर कार्य करतात ते कदाचित कोडिंग टेस्टिंग इत्यादी करतात त्यांना आम्ही प्रॉडक्ट ओरिएंटेड प्रोसेससेस product oriented processes आणि त्याच वेळी प्रोजेक्ट मॅनेजर प्रोजेक्ट मॅनेजमेंट प्रोसेस पार पाडतात प्रोजेक्ट मॅनेजमेन्ट प्रोसेस या प्रोजेक्ट लाइफसायकल वर चालतात प्रॉडक्ट ओरिएंटेड प्रोसेस या डेव्हलपमेंट लाइफसायकल वर चालतात आणि या रेखा चित्रात दर्शविल्यानुसार प्रोजेक्ट लाइफसायकल ही डेव्हलपमेंट लाइफसायकल पेक्षा जास्त मोठी आहे यासह आम्ही थोडा ब्रेक घेऊ आणि आम्ही पुढील व्याख्यानात सुरू ठेवू